या लेक्चर मध्ये तसेच पुढील काही लेक्चर मध्ये आपण इंडस्ट्रियल आय ओ टी चे काही बेसिक कन्सेप्ट पाहूया या लेक्चर मध्ये आपण इंडस्ट्रियल आय ओ टी चे लॅब डेव्हलपमेंट साठी आवश्यक असलेले मोटीव्हेटिंग कन्सेप्ट पाहूया आपल्याला वेगवेगळे इंडस्ट्रियल एप्लीकेशन डोमेन माहिती आहेतच उदाहरणार्थ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज एग्रीकल्चर इंडस्ट्रीज मायनिंग इंडस्ट्रीज ट्रांसपोर्टेशन अँड लॉजिस्टिक इंडस्ट्रीज हेल्थकेअर इंडस्ट्रीज इत्यादी या इंडस्ट्री रिलीटेड वेगवेगळे एप्लीकेशन्स असतात प्रत्येक इंडस्ट्रीला त्यांच्या स्वत च्या वेगळ्या इंडस्ट्रियल प्रोसेस आहेत आणि आम्ही वेगवेगळ्या इंडस्ट्रियल प्रोसेस च्या मूलभूत संकल्पनांकडे गेलो आहोत मागील लेक्चर मध्ये आयओटीच्या सहाय्याने या प्रोसेस कशा सुधारल्या जाऊ शकतात याबद्दल चर्चा केली आहे आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की इंडस्ट्रियलआयओटी सोल्यूशन्स या विविध प्रोसेस ची एकूण कार्यक्षमता सुधारण्यात कशी मदत करू शकतात सुरवातीला आपण काही उदाहरणे विचारात घेऊया उदाहरणार्थ मायनिंग इंडस्ट्री कोळशाच्या खाणींमध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत त्या आहेत मायनिंग प्रोसेस आहेत जे वेगवेगळ्या घटनांचे निरीक्षण आणि प्रतिबंधित करू शकतात कोळसा खाणींमध्ये खाण प्रक्रियेत तयार झालेल्या वेगवेगळ्या वायूंवर नियंत्रण ठेवणे सामान्य आहे उदाहरणार्थ मिथेन कार्बन डाय ऑक्साईड कार्बन मोनोऑक्साइड आणि इतर बरेच जे मुळात खाण प्रक्रियेत भूमिगत खाणींमध्ये तयार होतात या वायूंचा शोध घ्यावा लागेल या वायूंचा शोध घेणे फार महत्वाचे आहे कारण यापैकी अनेक वायू धोकादायक ठरू शकतात उदाहरणार्थ मिथेन हा एक अत्यंत ज्वलनशील वायू आहे तसेच तुमच्यापैकी बहुतेकांना माहित आहे की कार्बन डाय ऑक्साईड किंवा कार्बन मोनोऑक्साइड देखील प्राणघातक कारणीभूत ठरू शकतात कोळसा खाणींमध्ये इतर काही वायू आहेत पण हे वायू खूप हानिकारक वायू आहेत कोळसा खाणींमध्ये खाण प्रक्रियेमध्ये विशेषत सतत तयार होणा या वायूंपैकी प्रत्येक वायूच्या पातळीवर लक्ष ठेवणे हे नितांत आवश्यक आहे अंडरग्राउंड मायनिंग मध्ये प्रत्येक वायूच्या पातळीवर सतत लक्ष ठेवणे महत्त्वाचे असते आणि त्यानुसार जर अत्यंत हानिकारक वायूचे प्रमाण एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे वाढले असेल तर मग खाण कामगारांना किंवा नियंत्रण केंद्रावर सतर्कता निर्माण करणे आणि त्यानुसार खाण कामगार किंवा तेथील कोणालाही बाहेर काढण्यासाठी पावले उचलणे फार महत्वाचे आहे तर इथे वर्गातच या गोष्टी पाहू आपण गॅस मॉनिटरिंग चे सेन्सर आणि आय आय ओ टी टेक्नॉलॉजीचा वापर असलेले साधे एप्लिकेशन पाहू याठिकाणी एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की जेव्हा आपण इंडस्ट्रियल आय ओ टी असे म्हणतो ते म्हणजे स्पेसिफिक इंडस्ट्रियल इशू ऍड्रेस करण्याचे आय ओ टी एप्लीकेशन असते आपण मायनिंग इंडस्ट्री गॅस इंडस्ट्री याबद्दल बोलत आहोत तसेच इतर इंडस्ट्रीजचे वेगवेगळे इशू असू शकतात सगळ्यांमध्ये एक महत्त्वाचे आणि कॉमन गोष्ट म्हणजे सेन्सिंग अक्टुएशन नेटवर्किंग कनेक्टिविटी प्रोसेसिंग इत्यादी आपण गॅस मॉनिटरिंगचे साधे आणि छोटे एक्झाम्पल पाहू स्लाईडमध्ये दाखवल्या प्रमाणे गॅस सेंसर गॅस डिटेक्ट करतो गॅस सेंसर गॅस डिटेक्ट करण्यास मदत करतो त्यानंतर बझरच्या स्वरूपात अक्टुएटर असतो याठिकाणी आपण दाखवू इच्छितो की गॅसचे कॉन्सन्ट्रेशन वाढले तर सेंसर द्वारा ते डिटेक्ट केले जाईल आणि त्यानंतर बझर गॅसचे कॉन्सन्ट्रेशन दाखवू शकेल गॅस कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एलपीजी किंवा इतर गॅस असू शकतो सेन्सर कडून डेटा सेंस करून मायक्रो कंट्रोलर ला प्रोसेसिंगसाठी पाठवला जातो आणि त्यानंतर हा डेटा एका साइटवरून दुसर्या साइटवर पाठविला जातो आणि त्यासाठी आमच्याकडे येथे दोन भिन्न संवाद मॉड्यूल आहेत स्लाईडमध्ये दाखवल्या प्रमाणे सेंडर आणि रिसिवर मॉडेल आहेत रिसिवर मॉडेल सेंटरने पाठविलेला डेटा सेन्स आणि गोळा करते नंतर तो डेटा कंट्रोल सेंटरला पाठविला जातो डेटा कंट्रोल सेंटरला पोहोचल्या नंतर तेथे गॅसचे निरीक्षण केले जाणार आहे आपण उदाहरण पाहू गॅस कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एलपीजी एका विशिष्ट पातळीपर्यंत पोहोचल्यावर अलर्ट म्हणजे साऊंड देतो यालाच आपण बझर असे म्हणतो स्लाईडमध्ये दिलेला डेटा काळजीपूर्वक पाहिले असता असे लक्षात येते की जेव्हा ती ट्रॅक्टर कडून स्मोक किंवा इतर काही गॅस जसे कार्बन मोनॉक्साईड डिटेक्ट झाल्यास अलर्ट दिला जातो रिसिवर कडून डेटा रिसिव्ह केल्याचा सिग्नल दिला जातो आणि मग डेटा डिलिव्हर केला जातो सेंडरकडून डेटा रिसीव केला जातो आणि मग सेंड केला जातो सेंडर स्लाइडमध्ये आपण सेंडर आणि रिसिव्हर पाहू शकतात कंट्रोल सेंटर कडून गॅसचे कॉन्सन्ट्रेशन कंट्रोल आणि मॉनिटरिंग केले जाते अशा पद्धतीने गॅस मॉनिटरिंगचे हे साधे आणि सरळ एप्लिकेशन आहे ज्याचा उपयोग मायनिंग इंडस्ट्री तसेच केमिकल इंडस्ट्रीज आणि इतर इंडस्ट्रीमध्ये उदाहरणार्थ अंडरग्राउंड मायनिंग गॅस मॉनिटरिंग एप्लीकेशन इत्यादी ठिकाणी होतो आय ओटीचे हेल्थ केअर इंडस्ट्री संदर्भातील एप्लीकेशन्स पाहू उदाहरण म्हणजे आपल्याला माहितीच आहे की हॉस्पिटलमध्ये वेगवेगळे पेशंट हेल्थकेअर प्रोफेशनल जसे की डॉक्टर्स आणि नर्सेस असतात त्यांच्या दृष्टीने पेशंट ची कंडीशन कंटिन्यूअसली आणि रिअल टाइम मध्ये मॉनिटरिंग करणे महत्त्वाचे असते ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजी च्या सहाय्याने अशा पद्धतीचे मॉनिटरिंग कठीण असते कारण त्यामध्ये डॉक्टर्स नर्सेस किंवा इतर हेल्थकेअर प्रोफेशनल्स यांना वेळोवेळी पेशंटला वीजीट करावे लागते नंतर पेशंट ची तब्येत मॉनिटरिंग करणे हा एक भाग झाला या अशा पद्धतीपेक्षा पेशंट च्या वार्ड साईट चे ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मेडिकल डिव्हाइसेस सेन्सर च्या साह्याने इन्स्टॉल करता येतात साधारणता अशाप्रकारचे सेन्सर्स हे स्टँडअलोन सेन्सर्स असतात ते एकमेकांशी कनेक्टेड नसतात सेन्सर च्या साह्याने पेशंटचे सायकॉलॉजिकल पॅरामीटर्स मॉनिटरिंग करणे शक्य होते सर्व साधारणपणे आयआयओटी आणि आयओटीच्या आगमनाने आता पेशंट च्या आरोग्याच्या स्थितीवर निरंतर नजर ठेवणे शक्य आहे म्हणून येथे मागील उदाहरणाप्रमाणे मी आता तुम्हाला दोन अत्यंत मूलभूत सेन्सर दर्शवित आहे ज्याचा उपयोग पेशंट च्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो आपण स्लाइडमध्ये आपण टेंपरेचर सेंसर आणि पल्स ऑक्सी मिटर पाहू शकतो ऑक्सी मिटर पेशंटच्या रक्तातील ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि पल्स रेट मोजतो या दोन सेन्सर्सनी हे निवडले आहे त्यांच्या मदतीने पेशंट च्या स्थितीचे परीक्षण करण्यासाठी आपण वेगवेगळे फिजिओलॉजिकल मॉनिटरींग सेन्सर्स वापरू शकता त्याचे फायदे हे आहेत की रिअल टाइम मध्ये सतत पेशंट च्या स्थितीचे मॉनिटरिंग केले जाऊ शकते आणि काही विशिष्ट परिस्थितीत डॉक्टरां साठी अलर्ट तयार होऊ शकतात आता आपण समजू शकता की हे एक अतिशय उपयुक्त टूल आहे तर या प्रकरणात हे कसे केले जाते तर हे शरीराचे तापमान सेन्सर असे म्हणूया हे एखाद्या पेशंटला बसवले आहे शरीराचे तापमान दर्शविण्यासाठी मी ते फक्त दाबले आहे तुम्ही स्क्रीन वर पाहू शकतात की टेंपरेचर व्हॅल्यू सतत वाढत आहे टेंपरेचर रीडिंग वाढत आहे अशाप्रकारे रीडिंग घेण्याची पद्धती अनेक पेशंट साठी वाढवली जाऊ शकते टेम्परेचर प्लॉट प्रमाणे पल्स ऑक्सी मिटर प्लॉट काढता येतो मी हे दर्शविण्यासाठी वापरु शकतो की एखाद्या पेशंट साठी असे फिट असू शकते मग स्क्रीनवर मला दोन गोष्टींची व्हॅल्यू मिळवण्यासाठी तयारी करावी लागेल म्हणून आता मी नाडी ऑक्सिमीटर सेन्सर लावून त्यात माझे बोट ठेवले आहे आणि मी तुम्हाला नुकतेच सांगितले आहे की पल्स ऑक्सिमीटर सेन्सर दोन गोष्टी मोजण्यात मदत करतो एक म्हणजे रक्तातील ऑक्सिजन संपृक्तता आणि दुसरे पल्स रेट आता कंट्रोल व्ह्यू पाहूया याप्रमाणे वर स्क्रीन वर दाखवल्याप्रमाणे ब्ल्यू लाईन हार्ट रेट तसेच रक्तातील ऑक्सिजन स्टॅच्यूरेशन दाखविते या दोन्ही व्हॅल्यू हळुवारपणे प्लॉट केले जातात स्क्रीनवर टेंपरेचर व्हॅल्यू दाखवले आहे जे खूप कमी आहे अशाप्रकारे पेशंटचे कंडिशन मॉनिटरिंग करण्यासाठी डॉक्टर्स आणि नर्सेस कडुन वापरले जाणारे हेल्थकेअर सायकॉलॉजिकल मॉनिटरिंग सेंसर एऍप्लिकेशन आहे हे ऍप्लिकेशन हॉस्पिटल्समध्ये हेल्थ केअर सेंटर मध्ये वापरले जाते आता इंडस्ट्रियल आय ओ टी चे डिटेल्स पाहूया आपण मागे पाहिले आहेस की इंडस्ट्रियल आयटी म्हणजे वेगवेगळ्या इंडस्ट्रियल एप्लिकेशन्सचे इंटरनेट इंटरनेट ऑफ थिंग्स वेगवेगळे इंडस्ट्रियल एप्लिकेशन्स मॅन्युफॅक्चरिंग एग्रीकल्चर आणि हेल्थकेअर क्षेत्रातले असू शकतात औद्योगिक एप्लिकेशन्ससाठी आयओटी म्हणजे उद्योगातील कामगारांची सुरक्षा उद्योगातील सुरक्षा उद्योगांमध्ये इर्गोनॉमिक परिस्थिती किंवा कार्यरत स्थिती वाढविण्यासाठी आयओटीचा एकंदरीत विचार होतो मशीन लाइफ वाढविण्यावर ऑपरेशनल कार्यक्षमतेस अनुकूलित करणे आणि इतर बरेच इंडस्ट्रियल आयओटीचे उपयोग आहेत आयआयओटी आणि त्याचे एप्लीकेशन आधी देखील आणि या नवीन संदर्भात आयआयओटी अधिक मनोरंजक होते आपल्याला माहिती आहेच की इंडस्ट्रीमध्ये गेल्या दशकापासून ऑटोमेशन एक्टिविटी सुरू झाल्या आहेत आय ओ टी आणि इंडस्ट्री ऑटोमेशन यात मूलभूत फरक आहे हा फरक वेगवेगळे पॅरामीटर्स सेंन्स करण्याच्या पद्धती एनलेटिक्स आय टी टूल आणि तसेच मेथोडोलॉजी इत्यादी प्रकारात आहे आपण एक एक इशू पाहूयात सेन्सिंग एनलेटिक्स आणि मेथोडोलॉजी संदर्भात असलेले हे मतभेद त्यांच्या स्वतःचे भिन्न पैलू आहेत सुरुवातीला आपण युबीक्युटस सेंसिंग पाहू आय आय ओ टी प्रसिद्ध येण्याअगोदर ट्रॅडिशनल ऑटोमेशन पद्धतीत सेंसर आणि अक्टुएटरर्स मशीनचे कंडिशन मॉनिटरिंग करण्यासाठी वापरण्यात येत असत वेगवेगळे सेन्सर्स चा उपयोग मशीनचे क्रिटिकल एलिमेंट्स मॉनिटरिंग करण्यासाठी होत असे उदाहरणार्थ मशीन चे कोणते पार्ट व्यवस्थितपणे काम करत आहेत किंवा नाही हे पाहणे आयआयओटीमध्ये सेन्सर आणि अॅक्ट्युएटर्स देखील विविध कार्ये नियंत्रित करण्यासाठी वर्धित करण्यासाठी आणि ऑप्टिमाइझ करण्यासाठी सर्वत्र वापरले गेले आहेत त्या गोष्टी बऱ्याच काळापासून आहेत परंतु जे नवीन बनले आहे ते एकाच वेळी विविध मशीन्सच्या स्थितीचे परीक्षण करण्यास सक्षम असेल या मशीनपैकी प्रत्येक मशीन आपल्यातील डेटा एकमेकांशी कम्युनिकेट करेल आणि सेंट्रल पॉईंट ला शेअर करेल असे लॉजिक काहीतरी नवीन आहे तर हे संपूर्ण पॅकेजिंग नवीन आहे म्हणूनच आयआयओटी संदर्भात जर आपण डेटाचा फायदा घेत नसल्यास आणि काही एडव्हान्स एनलेटिक्स करत नसू तर युबीक्युटस सेंसिंग फारसे उपयोगी ठरणार नाही आयआयओटी संदर्भात एनलेटिक्स म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर डेटा एकाच प्रकारच्या इंडस्ट्री कडून किंवा निरनिराळ्या इंडस्ट्री कडून तसेच ठिकाणांहून येतो आणि मग कनेक्टिव्हिटी मुळे या सर्व गोष्टींचा समग्र दृष्टीकोन पाहणे शक्य आहेत जे मी तुम्हाला आधी सांगितले आहे वेगवेगळ्या लोकेशनला असलेल्या मशीनच्या कनेक्टिविटी मुळे खूप मोठ्या प्रमाणावर डेटा तयार होतो त्यावर इंटेलिजंट पद्धतीने एनलेटिक्स केले जाते त्यानंतर मशीन द्वारे घडत असणाऱ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी चे अर्थ आणि मशीन चे स्थिती समजून घेण्यात मदत होते अशा पद्धतीने इंडस्ट्री ऑपरेटिंग होत असते या आयटी पद्धतींच्या संदर्भात ऑटोमेशन पूर्णपणे आयटीवर अवलंबून असते आयआयओटी मुळात आयटी तंत्रज्ञानाचा वापर करून पारंपारिक ऑटोमेशन तंत्रात आणि विशेषत नेटवर्किंग कम्युनिकेशन अस्पेक्ट संदर्भात बदल करते या मॉडिफिकेशन चे तीन महत्त्वाचे फायदे म्हणजे टॅलेंट पूल अवेलेबिलिटी स्टँडर्डायझेशन आणि सर्व प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये ऑल रेडी अवेलेबल असलेले आय टी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन मी मागे सांगितल्याप्रमाणे आय टी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर बऱ्याच कधीपासून उपलब्ध आहे परंतु त्यांच्यातली कनेक्टिविटी हा नवीन मुद्दा आहे या अगोदर प्रत्येक स्टँड अलोन मशीनचे कनेक्टिविटी आणि स्केलिंग अप् करणे शक्य होत नव्हते परंतु आता आपण सेन्सर्स अॅक्ट्युएटर्सच्या सहाय्याने या मशीनमधील नेटवर्किंगआयटी इन्फ्रास्ट्रक्चर पॅकेजिंग एकूण नेटवर्कविषयी बोलत आहोत आणि हीच आयआयओटीच्या संदर्भात नवीन संकल्पना बनली आहे आयआयओटीला मी पारंपारिक ऑटोमेशन प्लस नेटवर्क सेन्सिंग अॅक्ट्युएशन डिसिजन मेकिंग या मार्गाने डिफाइन करतो आयआयओटी हे सेन्सिंग अॅक्ट्युएशन आणि डिसिजन मेकिंग साठी स्टँडअलोन कॉम्प्युटर कॉम्प्युटिंग डिव्हाइसेसच्या मदतीने पारंपारिक पद्धतीने जोडले जाणारे ऑटोमेशन आहे आयआयओटी डिप्लायमेंट साठी बरेचसे चॅलेंजेस देखील आहे उदाहरणार्थ डेटा इंटिग्रेशन चॅलेंज आपण मोठ्या संख्येने मशीन्सबद्दल बोलत आहोत या वेगवेगळ्या मशीन्सची त्यांची स्वतःची वैशिष्ठ्य आहे विविध प्रकारचा डेटा असतो विविध प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारे या भिन्न प्रकारातील डेटाचे इंटिग्रेशन करणे हे चॅलेंज असते ट्रॅडिशनल ऑटोमेशन इंडस्ट्रियल प्लांटचेआयआयओटी पद्धतींच्या संदर्भात तुलना करता असे लक्षात येते की डेटा इंटिग्रेशन हे खूप मोठे चॅलेंज आहे जे आधी नव्हते आपण सायबर सिक्युरिटी याबद्दल इंडस्ट्रि 4 0 संदर्भात बोललो आहोत सायबर सिक्युरिटी महत्त्वाचे आहे कारण आपण कनेक्ट असलेल्या मशीन मशीन तसेच लोकांच्या संदर्भात बोलत आहोत मोठ्या प्रमाणावर कनेक्टिविटी असल्यामुळे नेटवर्कमध्ये काही प्रमाणात व्हेलनेराबीलिटी इंट्रोड्युस होण्याचे शक्यता असते त्यामुळे नेटवर्कवर वेगवेगळ्या प्रकारचे अटॅक होण्याची शक्यता असते किंवा नवीन प्रकारचे अटॅक लॉन्च होऊ शकतात तिसरे म्हणजे आयओटी मध्ये आयआयओटी मध्ये स्टँडर्डायझेशनचा अभाव आयओटी आयआयओटी नियंत्रित करणारे स्टँडर्डायझेशन नाही स्टँडर्डायझेशनचा अभाव आहे काही स्टँडर्डायझेशन प्रयत्न आहेत जे ग्लोबलि चालू आहेत परंतु असे कोणतेही स्टँडर्ड नाही हे देखील आयआयओटी पुढे मोठे चॅलेंज आहे पुढच्या म्हणजे इंडस्ट्री संदर्भातले लेगसी इंस्टॉलेशन इंडस्ट्रीमध्ये दशकभरापासून व्यवस्थित चालू असणारे मोठ्याप्रमाणावरचे लेगसी मशीन्स असतात आता आय ओ टी इनकॉर्पोरेशन मुळे नवीन टेक्नॉलॉजी आधारित आयआयओटी सपोर्टिंग नवीन मशीन वापरणे क्रमप्राप्त आहे अशा प्रकारचे नवीन मशीन लेगसी इन्स्टॉलेशन बरोबर इंटिग्रेट करणे आवश्यक असते शेवटचे चॅलेंज म्हणजे मुळात लॅक ऑफ स्किल आयआयओटी हे नवीन टेक्नॉलॉजी आहे या टेक्नॉलॉजीचे सर्वांगीणदृष्ट्या सर्व बिट्स आणि पिसेस तेथे आहेत आणि तरीही आपल्याला स्किल्ड मॅन पॉवर ची कमतरता इंडस्ट्रीमध्ये भासत आहे आपल्याकडे अद्याप या भिन्न इंडस्ट्रीसाठी पुरेसे कुशल मनुष्यबळ नाही ज्यांना हे नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची इच्छा आहे स्किल्ड मॅन पॉवर ची कमतरता असल्यामुळे नवनवीन प्रॉब्लेम उभे राहण्याची शक्यता आहे कौशल्यांच्या अभावाशिवाय सिस्टम मध्ये असुरक्षितता येऊ शकते आणि ज्यामुळे भिन्न हल्ले होऊ शकतील आणि संपूर्ण यंत्रणेला हानी पोहचू शकतील परिणामी या आयओटी तंत्रज्ञानाचा अवलंब केलेल्या युजरच्या व्यवसायाचे नुकसान होईल खूप मोठ्या प्रमाणावर च्या डेटाचे इंटिग्रेशन हा देखील एक चॅलेंज आहे आपण डेटा कॉम्प्लेक्ससिटी डेट वरायटी डेटा व्होलूम लार्ज व्हिलोसिटी डेटा बद्दल बोलत आहोत अशा प्रकारचा डेटा सेन्सर्स आणि अक्टुएटरर्स कडून सतत येत असतो हा डेटा मॅनेज करण्यासाठी या डेटाचे एनलिसिस करणे एक जटिल कार्य आहे म्हणूनच आयआयओटीचा स्वीकार करणे देखील महत्वाचे आहे सायबर सिक्युरिटी बद्दल आपण मागच्या लेक्चर मध्ये बोललो आहोतच आपण इंटरनेट कनेक्टेड डिव्हाइसेस आणि मशीन त्याबद्दल बोलत आहोत एकदा का नेटवर्क सेटअप झाले की नेटवर्क सेक्युरिटी इशू येऊ शकतात असुरक्षिततेचे मुद्दे वेगवेगळ्या सिक्युरिटी समस्या सादर करणे आणि विविध प्रकारचे हल्लेखोरांना आकर्षित करणे हे अगदी शक्य आहे आणि सायबर सिक्युरिटी किंवा इन्फॉर्मेशन सिक्युरिटी सिस्टम सिक्युरिटी प्रायव्हसी संबंधित इतर समस्या आहे आपण वेगवेगळ्या मशीन मधून ऑटोनॉमस स्वायत्तपणे पद्धतीने डेटा एकत्रित करण्याबद्दल बोलत आहोत वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या प्रायव्हसी बद्दल आपल्याला काळजी असेल ऑटोनॉमस पद्धतीने मशीनने कलेक्ट केलेल्या डेटाची प्रायव्हसी हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे अशाप्रकारे मशीन प्रायव्हसी इंडिव्हिज्युअल व्यक्तीची प्रायव्हसी हेदेखील इन्फॉर्मेशन आणि सिस्टम सिक्युरिटी यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे उदाहरणार्थ हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये डेटा इंटिग्रिटी खूप इसेन्शियल आहे पेशंट चा गोळा केला जाणारा डेटा कोणीही टेम्पर करू शकत नाही त्यादृष्टीने हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये हे सिक्युरिटी खूप महत्त्वाची आहे फूड इंडस्ट्री मध्ये कोणीही डेटा टेम्पर केला तर कंपनीचे रिपीटेशन खराब होऊ शकते म्हणूनच सिक्युरिटी महत्त्वाची आहे जर कोणी फूड प्रोसेसिंग डेटाशी खेळत असेल तर अशा प्रकारच्या अटॅकमुळे कंपनीची प्रतिष्ठा खराब होऊ शकते फूड इंडस्ट्री रिलेटेड डेटा सुरक्षित कॉन्फिडन्शियल केला जावा पावर सेक्टर मधल्या पावर ग्रीड मध्ये देखील एखाद्याला पावर सिस्टिमवर ग्रिप बनवणे सोपे आहे आणि त्या अनुषंगाने अटॅक लॉन्च केले जाऊ शकतात सिस्टीम डाऊन करून डाऊन टाईम टाईम वाढविला जाऊ शकतो अशा पद्धतीचे अटॅक्स शक्य आहेत ट्रांसपोर्टेशन सेक्टर विशेषता हायवे ट्रांसपोर्टेशन हे देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे ट्रांसपोर्टेशन डोमेनमधील आयआयओटी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्याचे रुपांतर करणे देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपण मागे म्हटल्याप्रमाणे आयआयओटी मध्ये स्टँडर्डायझेशनचा अभाव आहे मोठे ऑटोमेशन सप्लायर फर्म ओपन स्टँडर्डायझेशन इंनकरेज करत नाही मोठ्या ऑटोमेशन सप्लायर फर्मने त्यांचे स्वतःचे कस्टमाइज्ड बिझनेस सोल्युशन सपोर्ट करायला हवे त्याचा फायदा स्टँडर्डायझेशन इशू कमी होण्यास होईल तसेच कस्टमर अशा प्रकारचे स्टँडर्डायझ इक्विपमेंट वापरू शकतील स्टँडर्डायझेशन नसल्यास बरेच इशू तयार होतात उदाहरणार्थ डिवाइस इंटरऑपरेबिलिटी सिमेंटिक इंटरऑपरेबिलिटी निरनिराळ्या व्हेडरने तयार केलेले मशीन सपोर्टिंग आय ओ टी डिव्हाइसेस वेगवेगळे एकमेकांशी कम्युनिकेट करणे आवश्यक असते डिवाइस लेवल इंटरऑपरेबिलिटी समजता येऊ शकते परंतु सिमेंटिक इंटरऑपरेबिलिटी म्हणजे काय सिमेंटिक म्हणजे मिनिंग वेगळ्या लँग्वेजेस मध्ये बोलणारे डिव्हाइसेस परस्परांशी मिनिंग फुल पद्धतीने कम्युनिकेट करायला हवे जेणेकरून ते एकमेकांशी काय डेटा अदलाबदल करत आहेत ते समजू शकेल यालाच सिमेंटिक इंटरऑपरेबिलिटी म्हणतात स्टँडर्डायझेशन च्या दृष्टीने सिक्युरिटी आणि प्रायव्हसी इशू महत्त्वाचे आहेत इन्स्टॉलेशन लेगसी हेदेखील महत्वाचे अस्पेक्ट आहे हे विचारात घ्यायला हवे टेक्नॉलॉजीमध्ये झपाट्याने बदल होत आहे इंडस्ट्रीमध्ये हे येणारी नवीन टेक्नॉलॉजी लेगसी टेक्नॉलॉजी पेक्षा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर एडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत अशाप्रकारे नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजी अडॉप्ट करायला हव्यात नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजी लेगसी टेक्नॉलॉजी सोबत इंटिग्रेट करूनअडॉप्ट करायला हव्यात त्यामुळे इंटिग्रेटेड सिस्टीम मध्ये कोणत्याही प्रकारचे असुरक्षितता राहणार नाही इंडस्ट्रियल आय ओ टी साठी लागणाऱ्या स्किल्स चे कमतरता इंडस्ट्रियल आय ओ टी हे नवीन टेक्नॉलॉजी आहे म्हणजेच वर्कर चे या टेक्नॉलॉजी साठी लिमिटेशन्स आहेत उदाहरणार्थ डेटा इंटिग्रेशन स्किल्स नवीन टेक्नॉलॉजी याइंडस्ट्रियल आय ओ टी संबंधित आहेत वर्कर्स ने देखील लवकरात लवकर या टेक्नॉलॉजी संबंधीचे नॉलेज मिळवणे आवश्यक आहे म्हणूनच आयआयओटीच्या एप्लिकेशन्स मध्ये केअर हेल्थकेअर मायनिंग मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री ट्रांसपोर्टेशन अँड लॉजिस्टिक फायर फायटिंग मलनिसारण स्मार्ट शहरे आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये योग्य प्रकारचे डॉक्टर निवडण्यासाठी पेशंट कडे व्यवस्थित इन्फॉर्मेशन असणे आवश्यक आहे हेल्थकेअर डिव्हाइसेस इंटरनेट कनेक्टिव्हिटी आपल्याला डेटा ठेवण्यासाठी मदत करेल हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये लहान प्रमाणात आयआयओटी च्या संदर्भात आपण ते पाहिले आहे अगदी सुरूवातीसच मी तुम्हाला टेंपरेचर तापमान सेन्सर आणि पल्स ऑक्सिमीटर सेन्सर वापरत असल्याचे उदाहरण दिले होते आणि कनेक्ट केलेल्या नेटवर्कद्वारे हा डेटा इव्हॅल्युएशन मॉनिटरिंग आणि इतर गोष्टींसाठी कंट्रोल सेंटर कडे पाठविला जातो हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये आयआयओटी लागू करण्याचा एक अतिशय प्राथमिक प्रकार आहे मायनिंग इंडस्ट्री मध्ये देखील गॅस मॉनिटरिंग साठी आयआयओटी अँप्लिकेशन वापरले जातात हे आपण कोल मायनिंग मॉनिटरिंग संदर्भात पाहिले आहे ह्याठिकाणी मिथेन आणि कार्बन मोनॉक्साइड या विषारी वायूंचे कॉन्सन्ट्रेशन मॉनिटरिंग करण्यासाठी आय आय ओ टी टेक्नॉलॉजी वापरली जाते हे सगळे आयआयओटीच्या टेक्नॉलॉजी द्वारे शक्य आहे मायनिंग इंडस्ट्री मध्ये आयआयओटी टेक्नॉलॉजी चा अवलंब केल्यामुळे आपत्तीचा इशारा देऊन लवकर काम करण्याच्या दृष्टीने आपल्याला फायदा होईल खनिकांच्या कामकाजाच्या स्थितीवर रिअल टाइममध्ये सतत निरीक्षण केले जाऊ शकते खनिकांचे नॉर्मल वेळेत आणि इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये लोकेशन शोधून काढणे महत्त्वाचे काम असते उदाहरणार्थ खाण काम करताना लागलेल्या आगीचे आणि खनिकांचे ठिकाण शोधून काढणे यासाठी आय आय ओ टी मदत करू शकते मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये विविध डिव्हाइस मशीन्स इक्विपमेंट वर्क फोर्स सप्लाय चेन वर्क प्लॅटफॉर्म यांचे एकमेकांशी इंटिग्रेशन महत्त्वाचे असते या सगळ्यामुळे एक स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटफॉर्म तयार होईल अशा प्लॅटफॉर्मची मदत ऑपरेशनल कॉस्ट कमी करण्यासाठी कामगारांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी वर्क प्लेस सेफ्टी इंप्रोमेंट करण्यासाठी रिसोर्स ऑप्टिमायझेशन इंडस्ट्री मधील कचरा कपात आणि एंड टू एंड ऑटोमेशन साठी होईल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये ही सर्व डिव्हाइस परस्पर जोडणीचे आणि इंटिग्रेशनचे वेगवेगळे फायदे आहेत ट्रांसपोर्टेशन अँड लॉजिस्टिक इंडस्ट्रीमध्ये इंजिन इक्विपमेंट मॉनिटरिंग करणे कनेक्ट केलेले डिव्हाइस सेन्सर जीपीएस वापरुन ट्रॅकिंग करणे सहज शक्य आहे उदाहरणार्थ विशिष्ट लॉजिस्टिक एप्लीकेशन्स मध्ये वापरले जाणारे विविध ट्रक ट्रेकिंग करणे अशा प्रकारचे ट्रॅकिंग करताना हायवेवर असलेल्या ट्रक ची पोझिशन्स ट्रक एकाच ठिकाणी किती वेळ उभा आहे ड्रायव्हरला पुरेशी झोप मिळत आहे किंवा नाही तसेच ट्रक कंडिशन मॉनिटरिंग करणे शक्य आहे ट्रकचे कंडिशन व्यवस्थित आहे किंवा नाही लोड कॅरी केला जाऊ शकणार आहे किंवा नाही कोणत्या प्रकारचा मेन्टेनन्स ऍक्टिव्हिटी करावी लागणार आहे ट्रक द्वारे एडिशनल लोड कॅरी केला जाऊ शकणार आहे का ट्रकचे ऑप्टिमम शेड्युल तसेच डिफरंट वेहिकल्स शेड्युलिंग आय आय ओ टी टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने शक्य आहे ऑप्टिमम शेड्युलिंग द्वारे कस्टमरला चांगल्या प्रकारचे सर्विसेस मिळू शकते त्यामुळे ओव्हर ऑल कॅन्सलेशन आणि डीले तसेच एकूणच इंधनाचा वापर कंजक्शन कमी होईल योग्य प्रकारचा इक्विपमेंट मेंटेनन्स प्रवाशांना आणि मशीनला सेफ्टी देतो तसेच ओव्हर ऑल मेंटेनन्स कॉस्ट कमी होते फायर फायटिंग वेगवेगळ्या आयआयओटी टेक्नॉलॉजी सेन्सर नेटवर्कचा भरपूर वापर आकर्षित करते आरएफआयडी टॅगसह रिअल टाईम मॉनिटरिंग इंडस्ट्रियल वर्क प्लेस किंवा अगदी वेगळ्या इमारतींमध्ये घरे आणि अशाच काही ठिकाणी फायर फाइटिंग एप्लीकेशन आयआयओटीच्या मदतीने वार्निंग देण्यासाठी उपयोगी पडू शकते शेवटची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या दोषांचे ऑटोमॅटिक आणि वेगवान निदान आयआयओटी टेक्नॉलॉजी च्या सहाय्याने कार्यक्षमतेने आणि त्वरित देखील केले जाऊ शकते इंडस्ट्रीमध्ये आयआयओटी टेक्नॉलॉजी स्वीकारण्याचे विविध फायदे आहेत डिव्हाइसेस मधील कनेक्टिव्हिटी सुधारणे ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारणे प्रॉटडक्टिविटी सुधारणे मालमत्तेचा उपयोग अनुकूलित करणे नवीन रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण करणे आणि ऑपरेशनल वेळ कमी करणे इत्यादी आयआयओटी टेक्नॉलॉजी स्वीकारण्याचे विविध इतरही फायदे आहेत उदाहरणार्थ रिमोट डायगणोसिस मशीनचे रिमोट डायगणोसिस खर्च प्रभावीपणे कामगारांच्या सुरक्षेस चालना देण्यासाठी केले जाते जगभरात आयआयओटी टेक्नॉलॉजीचे विविध प्रकारचे प्रोजेक्ट एप्लिकेशन्स वर्कर्स सेफ्टी साठी चालू आहेत सरते शेवटीआयआयओटी टेक्नॉलॉजी ही आकर्षक फीचर्स असलेले आश्वासक टेक्नॉलॉजी आहे परंतु त्याच वेळी बर्याच अडथळे आहेत जे पार करावे लागतील या अडथळ्यांना पार करण्यासाठी अनेक भिन्न आव्हाने आहेत खरं तर आयआयओटीचा अवलंब दिवसेंदिवस भारत आणि जगातील सर्व उद्योगांमध्ये सतत वाढत आहे मुळात हळूहळू दररोज आयआयओटी टेक्नॉलॉजी चा अवलंब वाढत आहे आणि अशी अपेक्षा आहे की भविष्यात हे आणखी वाढत जाईल आणि आपल्याला एक अतिशय चांगले कनेक्ट केलेले जग पाहायला मिळेल जिथे कनेक्ट केलेले विविध उद्योग आहेत विविध पैलुंबद्दल भिन्न अंतर्दृष्टी मिळवण्यासाठी प्रगत एनलेटिक्स आहेत जे या भिन्न उद्योगांद्वारे संबोधित केले जात आहेत या मूलभूत मुद्द्यांविषयी आपल्याला अधिक जाणून घेण्यास आवड असेल तर त्यापर्यंत जाण्यासाठीचे हे काही संदर्भ आहेत धन्यवाद